आपण यापूर्वी आर एफ एनर्जी हार्वेस्टिंग बद्दल अभ्यास केला आपण काही विशेष सर्किट्स उदाहरणार्थ वोल्टेज डब्लर सर्किट आर एफ एनर्जी स्टोअरेज सर्किट आर एफ एनर्जी च्या कॅरेक्टरायझेशन साठी सर्किट पाहिलं हे सर्व सर्किट आपण कार्यक्षमता आणि इनपुट पावरया दोन्ही दृष्टीने अभ्यासले आता आपण आपलं लक्ष व्हायब्रेशन कडे वळवू या एनर्जी हार्वेस्टिंग साठी व्हायब्रेशनहा एक चांगला स्त्रोत असू शकतो व्हायब्रेशन आपल्याभोवती सगळीकडेच आहेत उदाहरणार्थ जेव्हा सायकल पुढे चालते किंवा मोटर किंवा दुचाकी किंवा चारचाकी किंवा विमान सुद्धा तर या सगळ्यांमध्ये व्हायब्रेशन्स असतात मला मान्य आहे की काही कमी प्रतीच्या वस्तूंमध्ये जुन्या वस्तूंमध्ये व्हायब्रेशन्स असतात खरंतर आपल्याला ते कधीच नको असतात आपल्याला ते आवडत नाहीत आणि ते सुसह्यही नसतात पण ते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर तुम्ही व्हायब्रेशन्स चा उपयोग एनर्जी हार्वेस्टिंग एप्लीकेशनसाठी करू शकता अनेक जण यासाठी खूप वर्ष प्रयत्न करत आहेत एक संभाव्य एप्लिकेशन ज्याच्यावर अनेक लेख लिहिले गेले आहेत आणि अनेक कंपन्या यासाठी काम करत आहेत ते म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग उदाहरणार्थ तुम्ही टायर टायर प्रेशर व्हायब्रेशन मॉनिटरिंग व्हायब्रेशन हार्वेस्टिंगअस म्हणा पण तो तज्ञांच्या म्हणण्यातला केवळ एक छोटासा भाग आहे खरंतर इलेक्ट्रॉनिक्स आता अल्ट्रा लो पावरझालय अल्ट्रा लो पॉवरबरोबरच ते एफिशियंट झाल आहे आणि नुसतं एफिशियंट नाही तर एफिशियंट हार्वेस्टर म्हणूनही काम करते आणि हे बनवलंय वाइब्रेशन एनर्जी हार्वेस्टिंग वापरून तर आता आपण वेळ न घालवता एनर्जी हार्वेस्टिंगसमजावून सांगणारा एक डेमो बघू त्यापूर्वी मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजावून सांगेन कदाचित या पार्श्वभूमी शिवाय हा डेमो समजावून घेणे अवघड होईल तर आता आपण ज्याची चर्चा करणार आहोत त्यापिझोइलेक्ट्रिक हार्वेस्टर बद्दल मी काही पायाभूत गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो तर पिझोइलेक्ट्रिक हा एक पायाभूत पिझोसिरॅमिक वेफर आहे म्हणूनच तो पिझोइलेक्ट्रिक किंवा पिझो मटेरियल आहे जो पिझोसिरॅमिक वेफर आहे एनर्जी हार्वेस्टिंगसाठी मूलभूतपणे एकत्र बांधलेले अनेक वेफर्स आहेत त्याला एनर्जी हार्वेस्टिंग असे म्हणूया बरोबर आणि हे पिझोइलेक्ट्रिक प्रभावाचे सिद्धांत वापरते ही खूप महत्वाची गोष्ट असून मी फार सविस्तर न जाता आपण हीचा व्हायब्रेशन हार्वेस्टिंगसाठी याचा विचार करूया मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या आम्हाला आढळून आल्या आहेत बऱ्याच प्रयोगाअंती तुम्हाला व्हायब्रेशन हार्वेस्टिंगच्या अनेक बाबीबद्दल गांभीर्याने पाहावे लागेल प्रथम प्रश्न आपण हा हार्वेस्टर कसा बांधाल मटेरियल सोबत बांधाल कि कॅटीलिव्हर सोबत बांधाल कि दोन्ही बाजूंनी बांधून हा हार्वेस्टर बांधाल किंवा हा स्क्रूने फिक्स करणार आहोत कि हे निश्चित करावयाचे आहे कि सर्व आपण कॅन्टिलिव्हर करणार आहोत हे किंवा आपण त्यास बांधणार आहोत प्रत्येक हार्वेस्टरचे त्याचे काही फायदे आहेत आणि प्रत्येकजण प्रत्येकाची पद्धत आपल्याला एकाच हार्वेस्टरसाठी वेगवेगळी कामगिरी दाखवतो हि एक गोष्ट आहे माझ्या अभिषेक नावाच्या प्रकल्पातील एका कर्मचाऱ्याने दुचाकीवरून हार्वेस्ट करण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला ज्या ठिकाणाहून उर्जा मिळू शकेल अशा ठिकाणांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने इंजिनच्या बाजूने प्रयत्न केला नंतर त्याने ते मडगार्ड वर टाकले त्यांनी सर्वोत्कृष्ट जी मूल्य देते ते सांगण्याचा प्रयत्न केला बरोबर उच्चतम हार्वेस्टिंग जीच्या मागे असलेली ही गुरुकिल्ली आहे म्हणूनच जर आपण असे म्हटले की आपल्याकडे 1G ऐवजी 2G असेल तर खूप चांगले आहे कारण 2G ही एक अधिक शक्ती आहे त्यामुळे आपण 2G सह अधिक पॉवर काढू शकता मुळात याला अँप्लिटयूडम्हणतात बरोबर हा अँप्लिटयूड पॉवरपेक्षा मोठा आहे जो आपण सिस्टम वरून प्रत्यक्षात काढू शकतो तर उच्च जी मूल्य उच्च उर्जा उत्पादन आहे हे आणखी एक पैलू आहे आपण हार्वेस्टिंग बांधणे आणि ते कसे ठेवावे ही एक समस्या आहे नंतर मी याला बी म्हणतो जिथे आपण ठेवतो तेथे ती हार्वेस्टिंगची जागा जिथे व्हायब्रेशन्स चांगले आहे तेथे आपल्याला पहावे लागेल आणि आपण तेथे उर्जा हार्वेस्टर ठेवणे आवश्यक आहे म्हणूनच जेव्हा आपण आपल्याला हार्वेस्टर ठेवू इच्छित असलेल्या जागेचे स्थानिकीकरण केल्यानंतर आपल्याला बाँडिंगच्या या समस्येचा सामना करावा लागतो आपण त्या जागेवर बंधनकारक असले पाहिजे किंवा त्या ठिकाणी तो असणे आवश्यक आहे आपण ते ठीक करू शकतो आपण सिस्टममधून काहीही काढण्यापूर्वी या संपूर्ण गोष्टी आपल्याला ए आणि बी अत्यंत गंभीरपणे नोड करणे आवश्यक आहे तर कृपया आपण जाण्यापूर्वी या 2 महत्त्वाच्या चरणांची नोंद घ्या सी ही तिसरी महत्वाची पायरी व तिसरी महत्वाची गोष्ट आहे जी टीप मासशी संबंधित आहे तर मी हे थोडे चांगले लिहितो मी यावरील हे टाळे काढतो तर या तीन गोष्टी ज्या मध्ये सी ही टीप मास आहे मी क्लॅम्प ठेवतो जो क्लॅम्प हार्वेस्टर आहे मग ह्या टीप मासच काय मूलभूतपणे हे टिप मास ट्यून करण्यासाठी आहे बीम मुळात ते बीमला रेझोनन्स करण्यासाठी ट्यून करणे असते म्हणूनच आपल्याला टिप मास ठेवावे लागेल यांत्रिक समीकरणांबद्दल आपल्याला तपशीलवार माहिती न घेता आणि संपूर्ण तपशील समजून व पूर्ण अभ्यासून हार्वेस्टिंगच्या दृष्टीकोनातून उर्जा दृष्टीकोनातून टिप मासची ही समस्या आपण समजून घेऊया आता जर आपण टीप मास आवश्यकपणे ठेवले तर आपण रेझोनन्स साठी बीम ट्यून करीत आहोत परंतु आपण प्रत्यक्षात सिस्टमला अशा प्रकारे ओलावत आहोत दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर काय होते ते म्हणजे संवेदनशीलता खूप सुधारते जी तुम्हाला मिळते ती खूप चांगली असते दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर जर आपण टिप मास लावले तर आपल्याला चांगली जी मिळण्याची शक्यता आहे पण अजून एक आहे अर्थात संवेदनशीलता सुधारून ही सेन्स ठेवण्यात काही समस्या आहे मूलत जर आपण संवेदनशीलता सुधारत असताना टिप मास लावत असाल तर फ्रिक्वेंसी श्रेणीमधून ऊर्जा काढण्याची क्षमता कमी होते ही समस्या आहे म्हणून संवेदनशीलता सुधारत असताना ही क्षमता आहे तर आपण एका नवीन कागदावर हे लिहू टिप मासमुळे संवेदनशीलता सुधारते परंतु यामध्ये एक समस्या चांगली आहे परंतु अडचण ही समस्या आहे यासह समस्या काढण्याची क्षमता आहे फ्रिक्वेन्सीच्या श्रेणीतून काढल्याने फ्रिक्वेन्सी कमी होते तर आपल्यासमोर ही अडचण आहे कि की दिलेल्या स्पॉट फ्रिक्वेंसी नुसार दिलेल्या ट्यूनला मी कसे ट्यून करू टिप मास लावून मी दिलेला स्पॉट वारंवार तो कसा ट्यून करू आणि मी हे स्पॉट फ्रिक्वेंसी कसे शोधू एक मुद्दा हा आहे की रेझोनन्स बीम ट्यून करण्यासाठी सिस्टमला आणण्यासाठी मी टिप मास कसा ठेवू एनर्जि हार्वेस्टिंगच्या दृष्टीकोनातून अधिक आणि अधिक मला असे वाटते एक संवेदनशीलता आहे हे सुधारण्यासाठी एक टीप मास द्या जेणेकरून ते दिलेल्या फ्रिक्वेंसीच्या लहान श्रेणीवर कार्य करते खरं तर ते अगदी एक स्पोर्ट फ्रिक्वेंसी असू शकते आणि नंतर आपण जास्तीत जास्त जी व्हॅल्यू मिळवू शकता आणि जी व्हॅल्यू सिस्टममधील सर्व शक्तीसाठी वापरु शकता तर हा मुख्य मुद्दा आहे या मध्ये घट म्हणजे रेझोनन्ट फ्रिक्वेंसी कमी करणे टीप मास ठेऊन किंवा टीप मास शिवाय रेझोनन्ट फ्रिक्वेंसी वाढवता येते हा प्रणालीचा मोठा सारांश आहे म्हणून आता अधिक वेळ वाया न घालवता आपल्याला मूलभूत पार्श्वभूमी व व्हायब्रेशन एनर्जी हार्वेस्टिंगमागील सिद्धांत समजल्याने आपण सिस्टमचे एक चांगले प्रात्यक्षिक पाहूया आता इथे मी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दाखवतो आहे जो तुम्ही पाहू शकता तो अभिषेकने नुकताच चालू केलेला आहे हा व्हायब्रेट होत आहे हा व्हायब्रेशन ऐनर्जी हार्वेस्टर आहे हा बांधलेला नसतो परंतु याला टिपिंग मास असतो आपण इथे पाहू शकतो तिथे टिपिंग मास लावलेला आहे हा व्हायब्रेट होणाऱ्या पृष्ठभागाशी स्क्रूद्वारे जोडलेला आहे आणि आपण हे पाहण्याचा प्रयत्न करू कि आउटपुट व्होल्टेज मध्ये काय होत आपण तिथे जाण्यापूर्वी थोड्या वेळाने झूम करू या येथे टिप मास आहे हे व्हायब्रेशन ऐनर्जी हार्वेस्टर आहे हा प्लॅटफॉर्म आहे जो व्हायब्रेट करीत आहे आणि तुम्ही पाहु शकता की येथे स्क्रूद्वारे हे निश्चित केले गेले आहे हे असे आउटपुट आहे ज्यास आपण येथे घेत आहोत अगदी लहान पीसीबी आहे बरोबर आणि आम्ही या पीसीबीवर क्षणभर चर्चा करू आणि तेथे चांगले आउटपुट असू शकते जे आम्हाला डीसी आउटपुट मिळाले पाहिजे किंवा जे आपण ऑसिलोस्कोपवर पाहू शकतो तर आपण ऑसिलोस्कोप वर जाऊ आणि त्याचे आऊटपुट पाहू होय तुम्ही आता ऑसिलोस्कोपचे आउटपुट पाहत आहात तुम्हाला येथे जवळजवळ 10 व्होल्ट डीसी मिळत आहे तर या प्रात्यक्षिक मागील ही गोष्ट आहे आपण हे पाहू शकता की हे व्होल्टेज प्लेसमेंटच्या आधारावर प्रत्यक्षात बदलत आहे फक्त हार्वेस्टर प्लॅटफॉर्महलवून पहा आम्ही जेव्हा प्लॅटफॉर्म हलवितो तेव्हा व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी भिन्न असतात फक्त हे आउटपुट हलवून आपण ते पाहू शकता अगदी 20 व्होल्टपर्यंत गेला आहे हे एक स्पष्ट सूचक आहे की आम्ही जे हार्वेस्ट करतो त्या स्थानाच्या संदर्भात आम्ही जे चर्चा केली ते स्थान आहे अचूक स्थितीत आपल्याला हार्वेस्टर कडून बरेच अधिक शक्ती काढण्याची क्षमता देते आता आम्ही काय ठेवले मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवले आम्ही निवडलेले टिप मास सुमारे 15 ग्रॅम आहे मी साधारणपणे म्हणेन की सुमारे 15 ग्रॅम आणि आम्ही यापासून काहीही निर्माण केलेले नाही मी १५ grams ग्रॅम ठेवले आणि आम्हाला आढळले की ही प्रणाली आपल्याला आउटपुट देत आहे हि प्रक्रिया कोणत्या फ्रीक्वेंसीला होत आहे हि पूर्ण प्रणाली व्हायब्रेट होत आहे आणि आपण कशा प्रकारे सिस्टिमला टयून करावे याबद्दल आपल्याला एवढेच माहिती आहे कि हे आपल्याला चांगले आउटपुट देऊ शकतो या व्यतिरिक्त आपल्याला काहीही माहिती नाही जे बरोबर नाही साहजिकच तुम्हाला प्लॅटफॉर्म वैशिष्ट्यीकृत करावे लागेल आणि त्यानुसार आपल्याला टिप मास लागू करावे लागेल तर आपण जास्तीत जास्त उर्जा काढण्यास सक्षम असाल कदाचित आम्ही जे केले ते सर्वोत्तम देखील नाही त्यासाठी आम्हाला साधने आवश्यक आहेत आणि ते मी तुम्हाला माझ्या हातात असलेले स्लॅमस्टिक आता दाखवणार आहे तर ही एक स्लॅम स्टिक आहे मुळात हे एक लहान एम्बेडेड उत्पादन आहे जे या अगदी जवळ जाऊ शकते कृपया हे काम यापेक्षा जवळ आणखी थोडा जवळ ठेवा जर मी हे केले तर हे एक साधे उत्पादन आहे जे आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर ठेवल्यास परवानगी देईल त्याने व्हायब्रेशन डेटा कॅप्चर करावा आणि काही डेटा येथे मेमरी मध्ये संचयित करावा ज्यानंतर आपण संगणकाला कनेक्ट करून डेटा मिळवाल आणि प्रत्यक्षात शोधून काढा कि सिस्टम ज्यापासून ऐनर्जी हार्वेस्टिंग करीत आहे त्या सर्व फ्रेक्वेन्सीच्या श्रेणी किती आहेत म्हणून आम्ही हे पुढील पायरी म्हणून करू आणि फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रम समजून घेऊ जो आपल्या संपूर्ण सिस्टमला अधिक चांगले ट्यून करण्यास परवानगी देतो तर तो एक भाग आहे जो आपण पुढे जाऊ परंतु तसे करण्यापूर्वी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत काय केले हे देखील शोधून काढले पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स खूपच दिलगीर आहे इलेक्ट्रॉनिक्स खूप साधे सरळ आहे मुळात हा जो आहे तो एक हार्वेस्टर आहे तेथे एक व्हायब्रेशन पिझो घटक आहे जो आपल्याला एसी आउटपुट देतो तर आपण त्यास रेक्टिफायर मधून पाठवावे लागेल त्या करीता तुम्ही शॉटकी डायोड वापरू शकता जेणेकरुन आपल्याला डायोडमध्ये कमी व्होल्टेज ड्रॉप होईल आणि आपली शक्ती काढण्याची आपली क्षमता बरेच चांगले होईल आणि एका कॅपेसिटरमध्ये ठेवा बरोबर हे आपले स्टोरेज कॅपेसिटर स्टोरेज कॅप आहे आपल्याला नक्कीच आणखी वाढ देण्याची आवश्यकता नसलेली मजेदार गोष्ट पहा आपल्याला निश्चितपणे बूस्ट कन्व्हर्टरची आवश्यकता नाही कारण आधीपासूनच रेक्टिफिकेशन आपण अधिक 20 व्होल्ट च्या जवळ जाण्यास सक्षम आहात डीसी जो आपण एक सिस्टम असल्याचे स्पष्ट सूचक आहे तुम्हाला व्हायब्रेशन हार्वेस्टर्स मूलभूतपणे बरेच जास्त व्होल्टेज आउटपुट देतात पॉवर कॅरॅक्टराइजशन आणखी एक गोष्ट आहे जास्तीत जास्त शक्ती किती मिळविता येते ऐनर्जी हार्वेस्टिंग आपल्याला माहिती असलेल्या सर्व गोष्टींच्या पहिल्या तत्त्वांवर आधारित आपण पुन्हा काम करू ते काय आहे आपणास व्होल्टेज विरूद्ध करंट कॅरॅक्टराइजशन VI कॅरॅक्टराइजशन किंवा आयव्ही कॅरॅक्टराइजशनअसे म्हणतात IV वर्ण काही लोक IV म्हणतात काही लोक VI ची वैशिष्ट्ये सांगतात वगैरे लक्षात घ्या आपल्याला सौर थर्मोइलेक्ट्रिक जनरेशन व्हायब्रेशन कंपन्यांकरिता व वायु वगैरे वगैरे वगळता इतर सर्व प्रकारच्या हार्वेस्टरसाठी हे IV कॅरॅक्टराइजशन करावे लागेल म्हणूनच जास्तीत जास्त पॉवर एक्सट्रॅक्शन करण्यासाठी आम्ही आरएफ बद्दल देखील खूप चर्चा केली जेथे आम्हाला देखील माहित आहे की लोड रेझिस्टरचे उदाहरण घेतले आहे आणि खात्री करुन घ्या की 2 फ्रिक्वेन्सी ओलांडून दिलेल्या लोड रेझिस्टर साठीते जास्तीत जास्त पॉवर आउटपुट देत आहे आणि म्हणूनच कार्यक्षमता खूप जास्त होती तर त्या सर्वांवर चर्चा झाली तर तुम्हाला व्हायब्रेशन हार्वेस्टर बाबतीत काही करायचे असल्यास तुम्हाला प्रणालीचे IV कॅरेक्टरिस्टिकठरवावे लागेल ही एक साधी सरळ गोष्ट आहे यासाठी आपल्याला एक पोटेन्शीओमीटर घ्यावा लागेल आणि ट्युनिंगमुळे पोटेन्शीओमीटर चे मूल्य बदलत राहते जर टाईम परमिट असेल तर आपण ते करू शकतो परंतु तरीही एकच मुद्दा असा आहे की येथे उपलब्ध असलेल्या डीसी व्होल्टेजचा उपयोग आम्ही एक पोटेन्शीओमीटरमध्ये केला पाहिजे आणि करंट व व्होल्टेज ड्रॉपचे मोजमाप करावे लागते आणि त्यानुसार रजिस्टर बदलत रहा आणि रजिस्टर भोवती व्होल्टेजचे मोजमाप करत रहा आणि यामधून वाहणारे करंट मोजमाप करा त्यानंतर व्ही विरुद्ध आय हा आलेख काढा तर ही गोष्ट आहे की आपल्याला व्हायब्रेशन हार्वेस्टिंग करावे लागेल तर आता सिस्टममधील व्हायब्रेशन प्रोफाइल कसे दिसते ते पाहण्यासाठी आपण परत जाऊ आणि स्लॅम घेण्याचा प्रयत्न करु म्हणूनच आम्ही हा उपकरणाचा एक चांगला तुकडा घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला जे बहुतेक ऐनर्जी हार्वेस्टिंग उपकरणासाठी अतिशय सुलभ आहे ज्यास आपण समजू शकता की ज्या प्लॅटफॉर्मवरुन आपण ऐनर्जी हार्वेस्टिंगचा उपयोग घेत आहोत त्या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य आपल्याला शोधायचे आहे ही एक चांगली छोटी गोष्ट आहे ज्याला स्लॅम टिक म्हणतात ही वेबसाइट आहे जिथे आपण जाऊन या सर्व गोष्टी खरेदी करू शकता अशी वेबसाइट आहे ऐनर्जी हार्वेस्टरसह हार्वेस्टिंगचा कार्यक्रम हा मध्यान्ह पासून झाला आहे या दरम्यान प्रयोग माझे प्रकल्प कर्मचारी पहात होते तर आपण एनर्जी हार्वेस्टिंग कशी करावी याबद्दल पुरेपूर समजण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आपल्याला याची आवश्यकता आहे अन्यथा आपल्यास कॅरॅक्टराईज करणे आणि शोधणे कठिण आहे तर चला ती संपूर्ण प्रणाली पाहू आम्ही खरोखर हे जाणण्यापूर्वी आपण कोणत्याही उपयोगासाठी व्हायब्रेशन ऐनर्जी हार्वेस्टिंग ऐनर्जी वापरा तर या दुपारी आम्ही चर्चा करीत असलेल्या या बॉक्सच्या वर ठेवा तर या पेटीवर ठेवा ते इतके सोपे आहे आपल्याकडे एक टेप आहे जी आपण पाहत आहात की येथे आपण थोडा टेप लावू शकता आणि नंतर या पृष्ठभागावर चिकटवू शकता आणि मग आपण काय करता ते येथे एक बटण आहे तर आपण फक्त हे बटण दाबा आपण ते दाबल्यास योग्य डेटा गोळा होईल तर तुम्ही पाहु शकता की तेथे एक प्रकाश आहे जो एक लहान एलईडी आहे जो येथे चमकत आहे तो प्रत्यक्षात डेटा मिळवत आहे आणि मग बटन बंद केल्यास ते बंद होईल आणि नंतर ते दुसऱ्या छान टूलमध्ये मिळवा तर आता आम्ही हेच करू की यावर डेटा उपलब्ध आहे कारण आपण पाहू शकता की येथे एक उत्तम यूएसबी पोर्ट आहे हे एक स्वयंपूर्ण युनिट आहे ज्याचा वापर आपण केवळ बॅटरी चार्ज करण्यासाठी करू शकत नाही तर उपयुक्त डेटा काढण्यासाठी डेटा वापरण्यासाठी आणि डेटा प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा बरोबर आपण कोणतेही कॅरॅक्टराईजशन कसे करावे आपण हे आणि हे सर्व केल्यानंतर आता काय मनोरंजक आहे मी टूलचे आऊटपुट दाखवतो आपण येथे हे चित्र एक्स अक्षावर पहाल ते फ्रिक्वेंसी 0 ते 1400 आहे येथे एक्सेलरेशन आढळून आला आहे मूलत हे एक्सेलेरोमीटरचा वेगवान एफएफटी आहे जो या डिव्हाइसमध्ये आहे मुळात या डिव्हाइसचे आत एक एमईएमएस ऍक्सीलेरोमीटर आहे आणि आपण येथे पहात असलेला डेटा प्रत्यक्षात प्रति सेकंद 1000 3200 किलोबाइट्सवर घेतला गेला आहे ज्याचा नमुना ३ २ किलोहर्ट्ज3 आणि मूलत हे आपल्याला बर्याच फ्रिक्वेंसी असतात ज्यावरून ही प्रणाली उर्जा उत्पन्न करू शकते आपण पाहू शकता की एक लहान सुंदर शिखर आहे जी 0 3 जी च्या आसपास आहे आणि त्या अंदाजे 30 किलोहर्ट्ज 30 हर्ट्ज इतक्या फ्रिक्वेन्सी असतात आणि मग जवळपास शंभर हर्ट्ज येथे आणखी एक आहे जी 0 9 जीच्या जवळ आहे नंतर सुमारे १२० हर्ट्ज किंवा त्याहून थोडी जी व्हॅल्यू आहे जी तुम्ही ० ३ ते ० ९ च्या नंतर कोठेही शोषण करू शकता जर आपण थोडीशी हार्वेस्टिंग ऐनर्जी काढण्यास सक्षम असाल तर प्रत्यक्षात शक्य आहे आणि आपण आता टिप मास लावून दिलेल्या स्पॉट फ्रेक्वेंसीसाठी ट्यून करा मग आपण मूलत जोपर्यंत सिस्टम व्हायब्रेट होत आहे आणि जोपर्यंत फ्रेक्वेंसी हा घटक अस्तित्त्वात आहेत तोपर्यंत त्या विशिष्ट फ्रेक्वेंसीवर हार्वेस्टिंग चालू राहील तर इथे खरोखरच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण या प्रकारचे यासारखे मूलभूत शोषण करू शकता या छोट्या साधनासह आपण बर्याच मनोरंजक गोष्टी करू शकता उदाहरणार्थ आपण पाहू शकता की ज्याला म्हणून ओळखले जाते ते देखील आपण मिळवू शकतो म्हणून मी जे केले तेच मी करण्यासाठी गेलो होतो हे त्या दृष्टीने एक मत आहे तर ह्यात मूलत यामध्ये केवळ 3 अक्ष अक्सेलेरोमीटर नसते तर त्यामध्ये प्रेशर इन्फॉर्मशन देखील असते आपण पाहू शकता की एक्स अक्ष ही वेळ आहे आणि वाय Yअक्ष हे दबाव आहे आणि ते मोजत आहेत हे तापमान देखील मोजत आहे तर सर्व मापदंडांमध्ये तापमान दाब तसेच एक्सेलरोमीटर ही 3 गंभीर मापदंड उपलब्ध आहेत तर मूलत तुम्हाला टाईम सीरिज सांगत आहे बरोबर हे आपल्याला फक्त 3 अक्ष एक्सेलरोमीटर मूल्य टाईम सीरिज देत आहे 3 अक्ष हे 3 रंगाने सूचित केले आहेत आपण फक्त जा आणि नंतर प्रस्तुत करा आणि नंतर आपण एफएफटी म्हणा आणि खरं म्हणजे आपल्याला काहीही करण्याची गरज नाही जेंव्हा तुम्ही एक्सेलरोमीटरला दाबाल तेंव्हा हा सुंदर एफएफटी प्लॉट देईल तर आपण पाहू शकता की त्याने डेटा आणि त्याच्या प्रक्रियेचा डेटा घेतला आहे आणि ही माहिती उपलब्ध करुन दिली आहे आपण इतर बर्याच मनोरंजक गोष्टी देखील करू शकता उदाहरणार्थ आपण स्पेक्ट्रोग्राम देखील मिळवू शकता स्पेक्ट्रोग्राम रेंडर करा जो आपण पाहू शकता तर आता हा स्पेक्ट्रोग्राम पाहूया मी आपल्याला सांगेन की स्पेक्ट्रोग्राम मूलत हे एक्स अक्षासाठी आहे हे वाय अक्षासाठी आहे आणि हे झेड अक्षासाठी आहे स्पेक्ट्रोग्राम दर्शविते कि काळाबरोबर फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिटयूड कशी बदलते अर्थात हे प्रतिनिधित्व करण्याचा आणखी एक मार्ग आहे म्हणूनच हे एफएफटी नंतर करावयाचे आहे तर मुळात ते कसे आहे हे तुम्ही पाहु शकता ही विशिष्ट फ्रिक्वेन्सी वेळोवेळी कशी आहे तर एक्स अक्ष ही टाइम दाखवते आणि y अक्ष फ्रीक्वेंसी दाखवते फ्रीक्वेंसी ची टाइम सिरीज मूलभूतपणे हे आपल्याला सांगत आहे की फ्रीक्वेंसी एक्स वाय व झेड बरोबर कशी बदलते तर ही आणखी एक गोष्ट आहे जी आपल्याला खरोखर डाउनलोड करण्यासाठी इतकी उपयुक्त साधन विनामूल्य सापडेल कोणीही हे टूल डाउनलोड करू शकतो आणि या टूलसह प्रत्यक्षात वापरू शकतो आणि लोक या टूलशी फार परिचित होऊ शकतात तर आपल्यासाठी ही अतिशय मनोरंजक गोष्ट आहे काही लोकांना रस असेल तर उर्जा दृष्टीकोनातून सांगा उदाहरणार्थ जर एखादे वाहन असेल आणि व्हायब्रेशन ऐनर्जीची मात्रा दिलेल्या थ्रीशोल्डपेक्षा जास्त नसेल आणि जर एखाद्यास असे काहीतरी कॅरॅक्टराईज करायचे असेल ज्याने कार्य करणे देखील उपयुक्त ठरते त्याला पॉवर स्पेक्ट्रल डेन्सिटी म्हणून ओळखले जाते जसे आपण पाहू शकतो की पॉवर स्पेक्ट्रल घनता मिळविण्याचा आणखी एक मार्ग येथे आहे आपण मुळात प्रत्येक गोष्ट जी हर्ट्जने जीच्या वर्गात घेऊ त्यानुसार मिळेल हा फ्रिक्वेन्सी घटक आहे आणि हे आहे हर्ट्ज द्वारे पॉवर स्केवर असलेली फ्रीक्वेंसी जी आपल्याला उपलब्ध असलेल्या व्हायब्रेशन एनर्जीची बेसिक पॉवर स्पेक्ट्रल डेंसिटी सांगेल तर हा मूलभूत मार्ग आहे ज्याद्वारे जर आपल्याकडे व्हायब्रेशन हार्वेस्टर असेल आणि आपल्याला प्रयत्न करण्यात आणि आपल्याला किती टिपिंग मास लावायचे आहे हे शोधण्यात रस आहे टिपिंग मास काय असावे आणि आपण नक्की काय सांगू इच्छिता व्हायब्रेशन ऐनर्जी आपण किती वारंवारतेने उर्जा काढू इच्छिता या 2 साधनांचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी आपल्या ऐनर्जी हार्वेस्ट करण्याच्या संयोगाने हे विशिष्ट साधन आम्ही एकत्रितपणे आपल्याला व्हायब्रेशन ऐनर्जी उपसा करण्याच्या शक्यतेवर मदत करू तर पुढील तपशील हे मूलत हे आहे की आपल्याला माहिती आहे की एक गोष्ट म्हणजे डीसी रिस्पॉन्स एमईएमएस सेन्सर आहे आमच्याकडे असलेल्या या स्लॅम स्टिक काय आहेत त्यास स्लॅम स्टिक सी म्हणतात आणि हे मूलत डीसी रिस्पॉन्स आहे एमईएमएस उपकरणे शॉकआणि व्हायब्रेशन म्हणजे आपण नमुना घेण्याच्या फ्रीक्वेंसी बद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे जर आपण आवश्यक फ्रेक्वेंसीपेक्षा जास्त प्रमाणात नमुना न घेतल्यास आपण गमावू शकता कारण जर आपल्याकडे गुण खूपच विरळ असतील तर आपण योग्य जी मूल्य पकडल्यास आवश्यक ते गमावू शकता नमुन्यांची फ्रेक्वेंसी पुरेसे सेट करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण व्हायब्रेशन वेव्हफॉर्मला शक्य तितक्या अचूकपणे कॅप्चर करण्यास आणि पुनरुत्पादित करण्यास सक्षम आहात तर हे मला विस्तृतपणे सांगण्याची इच्छा नाही परंतु मला खात्री आहे की अभियंता म्हणून आपणास हे माहित आहे की सॅम्पलिंग फ़्रेक्वेंसी ही अत्यंत गंभीर बाब आहे तर जे खरोखरच एक समस्या असू शकते आम्ही तुम्हाला परिणाम दर्शविलेले आहेत की तुम्ही 3 2 किलोहर्ट्झ नमुना घेतलेले आहात आपण साधारणत २० किलोहर्ट्झ नमुना वर जाऊ शकता आणि म्हणूनच कमी नमुना घेणे हे कमी मूल्य आहे आणि हे उच्च नमुना आहे आणि हे असे काहीतरी आहे जे आपण प्रत्यक्षात सेट करू शकता आणि म्हणूनच मी म्हणेन कृपया एनर्जी हार्वेस्टिंगच्या सर्व उपयोगाचा विचार करा या विशिष्ट प्रयत्नातून पहा की आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी यासारखे साधन मिळविण्यास गुंतवणूक करू शकता का शेवटी मला व्हायब्रेशन एनर्जी हार्वेस्टिंग सारांश सांगायचा होता आणि आणखी एक गोष्ट जी मला एमइएमएसच्या स्लॅम स्टेकच्या उपयोगाबद्दल सांगायची आहे हे बऱ्याच प्रकारे वापरले जाऊ शकते उदाहरणार्थ हे आपल्याला प्रेशर इन्फॉर्मशन देते बरोबर हे आपल्याला सुखद माहिती देखील देऊ शकते हे आपल्याला तापमान माहिती देखील देऊ शकते तर आपण पाहू शकता की केवळ प्रवेग मूल्येच नाहीत तर दबाव आणि तापमान एकत्रितपणे आम्ही बऱ्याच प्रकारच्या डेटासह कार्य करू शकतो आपण खरोखर काही मनोरंजक अभ्यास करू शकता काही क्षणासाठी असे समजू एका एप्लिकेशन मध्ये दुपारी लोकांनी वॉर व्हेंडरला असे प्रपोज केले की जर आपल्याला तेथे काही बिंदू स्त्रोताचे स्त्रोत आणि स्त्रोत सांगायचे असेल तर तेथे एक अंतिम टप्पा आहे आणि तेथे एक कुरिअर किंवा पार्सल सर्व्हिस सिस्टीम आहे ज्याचा मार्ग स्त्रोतांकडून अंतिम टप्प्यापर्यंत निश्चित केला गेला आहे मूलत अशा मार्गावरून जात आहे जेथे अंतिम टप्प्यात जायचे आहे आता जर पार्सल घेऊन जाणारा ट्रक या एमईएमएस सेन्सरसह सुसज्ज असेल तर प्रेशर माहितीसह ऍक्सेलेरोमीटर डेटा यांच्या मध्ये आपल्याला ताळमेळ बसविणे खूप गरजेचे आहे बरोबर आणि या परस्पर संबंधाने आपण पार्सल सेवा प्रणालीद्वारे घेतलेल्या मार्गाबद्दल काही गोष्टी सांगण्यास सक्षम असावे मूलभूतपणे डेटा अनॅलिटीक्स अल्गोरिदमसाठी सुरुवातीपासून अंतिम स्थानाकडे जाण्यासाठी निश्चित मार्ग सत्यापित करण्यासाठी शोधण्यासाठी अल्गोरिदम प्रस्तावित केले आहेत ऍक्सेलेरोमीटर प्रेशर सेन्सर आणि तापमान सेन्सरमधील सर्व 3 एकत्र डेटाचे विश्लेषण करून ट्रकने खरोखरच हा मार्ग घेतला आहे की नाही हे पडताळले जाते त्या करीता प्रत्यक्षात डीटीडब्ल्यू नावाची अल्गोरिदम प्रस्तावित केली जाते ज्याला डायनॅमिक टाइम वार्पिंग म्हणतात तर कृपया डीटीडब्ल्यू अल्गोरिदम पहा आणि काही नमुने घेऊन पाहू यामुळे केवळ माहिती गोळा करणेच नव्हे तर डेटाचे विश्लेषण करण्याचा आणि आपल्याकडे असलेल्या डेटामधून माहिती प्रदान करण्याचा देखील आपल्याला परिचय होईल तर ही एक चांगली गोष्ट आहे सुरुवातीपासून ते अंतिम टप्पा निश्चित केला गेला आहे आणि पार्सल सेवेचा मार्ग निश्चित केला आहे आणि आम्ही या स्लॅमची सुसज्जता घेतल्यास आपण खरोखर डेटा एकत्रित करू शकता आणि वेळेत वेगवेगळ्या ठिकाणे जुळविण्यासाठी हा छान डीटीडब्ल्यू डायनॅमिक टाइम वॉर्पिंग अल्गोरिदम चालवा आणि प्रत्यक्षात सापडलेल्या मार्गाविषयी काहीतरी सांगा जो मार्ग ट्रेस करण्यासाठी घेतला तो पार्सल सर्व्हिस सिस्टमने ट्रेस केला नाही त्याबद्दल माफी असावी याद्वारे आम्ही ऐनर्जी हार्वेस्टिंगच्या अनेक बाबींचा सारांश लावतो आणि मग वेळ असेल तर आपण पुढे जाऊ आणि एम्पेडन्स मॅचिंगशी संबंधित काहीतरी करू कारण अर्थातच वेळ असल्यास ही एम्पेडन्स मॅचिंग एक गंभीर अडचणीची जुळवाजुळव आहे परंतु आरएफ सर्किट्ससाठी एम्पेडन्स मॅचिंगसाठी वेळ मिळेल का याची मला खात्री नाही तर आम्ही आरएफ इम्पेडन्स मॅचिंग करू आणि मग आयओटी प्रोटोकॉल जसे की एम्क्युटीटी आणि एएमक्यूपी आणि सीओएपी वापरु जे सेन्सर नोड्सवर चालु शकतात आणि मध्यवर्ती गेटवेवर संपर्क करा गेटवे लो पॉवर वाइड एरिया नेटवर्क लोरा एनबीआयओटी प्रोटोकॉलपैकी कोणताही प्रोटोकॉल चालवू शकतो ज्याबद्दल आम्ही बोललो होतो बरोबर एलटीई एम मध्ये कॅट एक तंत्रज्ञान आहे सिगफॉक्स हे आणखी एक लो पॉवर वाइड एरिया नेटवर्क तंत्रज्ञान आहे तर आपण या प्रोटोकॉलपैकी थोडेसे समजून घेऊ आणि तेथून पुढे जाऊया